नमस्ते वित्तीय लेखांकनाच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण वित्तीय स्वरूपात असलेल्या बॅलन्स शीट या सर्वात महत्त्वाच्या प्रपत्रा बाबत चर्चा केलेली आहे मागील दोन सत्रांमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची चर्चा सुरू केली होती आपण ते जवळपास पूर्ण केलेले आहे आज आपण त्याबाबत थोडी अधिक चर्चा करू जसे की तुम्हाला माहीतच आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे प्रपत्र आपल्याला नफा किंवा तोटा दर्शविते नफा न कमाविणाऱ्या संस्थेचे करिता त्या विशिष्ट काळातील अधिकच्या रक्कमेची माहिती देते त्यामध्ये सर्व उत्पन्नाची आणि खर्चाची नोंद असावी लागते म्हणून त्यामध्ये दोन भाग असतात उत्पन्नाचा भाग आणि खर्चाचा भाग हे संक्षिप्त आणि सोप्या स्वरूपातील प्रॉफिट अँड लॉस चे स्वरूप आहे आपण कंपनी कायद्या तील अनुसुची 3 नुसार विस्तृत स्वरूपातील प्रॉफिट लॉस चे प्रारूप देखील पाहिले आहे याची सुरुवात महसूल या नोंदी पासून होते महसूल किंवा व्यवसायाचे उत्पन्न आणि त्यानंतर इतर उत्पन्न अशाप्रकारे तुम्हाला एकूण उत्पन्न मिळते त्यानंतर नोंद क्रमांक 4 मध्ये खर्चाच्या नोंदी असतात येथे कच्च्या मालाच्या खर्चापासून घसाऱ्यापर्यंत सहा प्रकारचे खर्च नमूद केले जातात मी तुम्हाला सांगितले होते की साठ्यातील बदल ही संभ्रमित करणारी नोंद आहे कारण तो एक प्रकारे व्यवसायातील प्रत्यक्ष खर्च नाही काय होते की आपल्याला वर्षाच्या सुरुवातीचा साठा आणि वर्षाच्या अखेरचा साठा याची रक्कम मिळते जर या साठ्यामध्ये घट झाली असेल तर म्हणजे वर्षा सुरूवातीचा साठा जास्त आणि वर्षाखेरीस साठा कमी अशी साठ्या मधील घट हे खर्चाचे उदाहरण आहे जर साठ्यातील बदल हा खर्चामध्ये समाविष्ट असेल तर ते सकारात्मक दर्शक आहे परंतु वर्षाच्या सुरुवातीस तुमच्याकडे कमी साठा असेल आणि अखेरीस तो वाढलेला असेल याचा अर्थ या अवधी मध्ये तो कमी खर्च झाला आहे जो तुम्ही भविष्यकाळात वापरणार आहात तेव्हा तो खर्चाच्या अंतर्गत दाखवला जाईल अशाप्रकारे साठ्यात झालेली वाढ हे नकारात्मक दर्शक आहे अगोदरच मी तुमच्या बॅलन्सशीट कडे जाऊन नोंदी समोरील चिन्ह पाहायला सांगितले होते ते सकारात्मक किंवा नकारात्मक देखील असू शकेल इतर नोंदी करता ते सकारात्मक म्हणजे खर्चामध्ये वाढ करणारे असेल यानंतर कर्मचारी कल्याण खर्च व त्यानंतर वित्तीय खर्च ही जराशी वेगळी नोंद आहे कारण ती तुमच्या व्यवसायाशी संबंधित आहे पण खास करून व्यवसायातील निधीच्या उभारणी करिताची आहे जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर तुम्हाला व्याज द्यावे लागेल जर तुम्ही कर्ज रोखे वितरित केले असतील तरी तुम्हाला व्याज द्यावे लागेल तुम्ही दुसऱ्याची मालमत्ता लीजवर घेत असाल त्याचा तुम्हाला खर्च करावा लागेल याकरिता येणाऱ्या खर्चास देखील वित्तीय खर्च म्हणतात हे सर्व खर्च वित्तीय खर्चामध्ये एकत्रित केले जातात खर्चामधील शेवटची घसारा आणि मूल्यघट हि सुद्धा एक खास नोंद आहे घसारा म्हणजे काय हे तुम्हाला आठवते का स्थिर मालमत्तेच्या किमतीमध्ये घट होते जर ती मूर्त स्थिर मालमत्ता असेल तर आपण त्याला घसारा असे म्हणतो आणि जर ती घट अमूर्त स्थिर मालमत्तेची असेल तर त्याला मूल्यघट असे म्हणतो आता घसारा कशा प्रकारे मोजला जातो हे आपण पुढील सत्रात पाहू परंतु सध्या करिता जो काही घसारा मोजला जातो तो व्यवसायाकरिता खर्च असतो समजा तुम्ही पाच लाख रुपयांत खरेदी केलेल्या यंत्राचे आयुष्य पाच वर्षाचे आहे तुम्ही संपूर्ण पाच लाख घसारा एक वर्षात गृहीत धरू शकत नाही पण तुम्ही पाच वर्षात काहीच घसारा झाला नाही असेही म्हणू शकत नाही पाच वर्षांमध्ये एकूण पाच लाख रुपयाचा घसारा गृहीत धरावा लागेल पाच लाख रुपयाचे यंत्र आणि त्याचे असलेले पाच वर्षाचे आयुष्य त्यानुसार प्रत्येक वर्षी एक लाख रुपये कमी करावे लागतील हे एक लाख रुपये त्या वर्षाचा घसारा दर्शवितात मी अशी आशा करतो की तुम्हाला हे समजत आहे घसारा मोजण्याचा आणखीन पद्धती आपण नंतर पाहणार आहोत परंतु घसारा हा एक खर्च आहे आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो रोखीच्या स्वरुपात नसतो तुम्ही या घसार्या करिता पैशाच्या रूपात काही देत नाही परंतु त्यामुळे मालमत्तेची किंमत कमी होते ज्याची नोंद तुम्ही करता आता या सहा नोंदी घेतल्या नंतर तुम्हाला एकूण खर्च मिळतो नोंद क्रमांक 3 मधून नोंद क्रमांक चार वजा केल्यास आपल्याला प्राथमिक स्वरूपातील नफा मिळतो येथे अजून काही नोंदी गृहीत धराव्या लागतात ज्यांना अपवादात्मक आणि असाधारण खर्च असे म्हणतात तुम्हाला या नोंदी लक्षात आहेत का या नोंदी वारंवार उद्भवणाऱ्या नसतात साधारण व्यवसायिक प्रक्रियेमध्ये आपण त्यांना दरवर्षी अपेक्षित करत नाही जसे की आग लागणे किंवा मोठा अपघात मी खूप छोट्या प्रमाणावर आग किंवा किरकोळ अपघात म्हणत नाही कारण तो साधारण व्यवसायिक प्रक्रिये मधील असेल आणि त्याला नोंद क्रमांक चार अंतर्गत नमूद केले जाईल परंतु काही मोठ्या घटनेमुळे होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील नुकसानीस किंवा उत्पन्नास अपवादात्मक उत्पन्न किंवा खर्च असे नमूद केले जाते दुर्मिळ परिस्थिती मध्ये अपवादात्मक उत्पन्न देखील असू शकते याचे उदाहरण काय आहे गेल्या वेळेस आपण मालमत्तेच्या विक्री बद्दल बोललो होतो जमीन हि मालमत्ता विकून मिळणारी रक्कम तुमच्या व्यवसायातील वस्तू विकून मिळणारी रक्कम नाही कारण मग ते तुमचे साधारण उत्पन्ना असेल तुम्ही जमीन १०१५किंवा ५० वर्षातून एकदा विकत असाल तर त्या नोंदीचे असाधारण आणि अपवादात्मक असे वर्गीकरण होईल आणि ते नोंद क्रमांक सहा किंवा आठ मध्ये दाखवले जाईल त्याचे वेगळे वर्गीकरण होणे गरजेचे आहे कारण प्रॉफिट अँड लॉस चे वाचन करणाऱ्याला तो नफा साधारण व्यावसायिक प्रक्रिये मधील नाही हे समजले पाहिजे म्हणून तो वेगळे पणाने दाखवला जातो नोंद क्रमांक पाच ही साधारण नफ्याची आहे ज्यामध्ये आपल्याला नोंद क्रमांक सहा आणि सात जुळवून घ्याव्या लागतात सर्वप्रथम तुम्ही नोंद क्रमांक सहा घ्या त्यानंतर तुम्हाला असाधारण खर्च आणि टॅक्स पूर्वीचा नफा मिळेल त्यानंतर नोंद क्रमांक आठ घ्या नंतर तुम्हाला टॅक्स पूर्वीचा नफा मिळेल म्हणून नोंद क्रमांक नऊ मध्ये अपवादात्मक आणि असाधारण अश्या सर्व नोंदी गृहीत धरून आठ वजा करू तुम्ही फक्त टॅक्सची रक्कम गृहीत धरली नाही आता नोंद क्रमांक नऊ मधून टॅक्स चा खर्च वजा करू आता टॅक्स चा खर्च म्हणजे काय टॅक्स अनेक प्रकारचे असतात उदाहरणार्थ जी चा समावेश होईल का याचे उत्तर नाही असे आहे कारण जी हा अप्रत्यक्ष कर आहे अप्रत्यक्ष कर तुमच्या खर्चामध्ये समाविष्ट आहे त्यामुळे तो या खर्चामध्ये आधीपासूनच समाविष्ट असेल तुम्ही येथे विचार करत असलेल्या टॅक्स चा खर्च हा केवळ तुमच्या नफ्यावरील आहे तो दुसरे काही नसून केवळ आयकर म्हणजे उत्पन्नावरील कर आहे म्हणून टॅक्स पूर्वीचा नफा यामधील टॅक्स हा शब्द केवळ इनकम टॅक्स शी संबंधित आहे त्यामधून तुम्ही दोन प्रकारचे कर वजा करत आहात हे दोन्ही उत्पन्नावरील कर आहेत परंतु आयकरा मधील तरतुदीनुसार काही कर हे प्रलंबित ठेवले आहेत याचा अर्थ तुम्ही ते कर दोन तीन चार वर्ष नंतर भरू शकता बहुतेक सर्व कर तुम्हाला आताच भरावे लागतात ज्याला चालू कर असे म्हणतात जर तुम्हाला ते उशिरा भरायची परवानगी मिळाली तर त्याला प्रलंबित कर असे म्हणतात टॅक्स पूर्वीचा नफा या नोंद क्रमांक 9 मधून तुम्ही टॅक्स चा खर्च वजा कराल तर तुम्हाला नोंद क्रमांक अकरा मिळेल हा तुमच्या सर्वसाधारण व्यवसायापासून मिळालेला नफा आहे हा तुमच्या चालू व्यवसाय कार्याच्या अवधीतील नफा आहे समजा तुमच्या व्यवसायातील काही भाग तुम्ही थांबवला असेल उदाहरणार्थ एखादा व्यवसाय बंद केला तर पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वाचणाऱ्यांना हे समजले पाहिजे की हा नफा किंवा तोटा बंद झालेल्या व्यवसायापासूनचा आहे त्यामुळे त्याची नोंद ही क्रमांक 12 मध्ये बंद झालेल्या व्यावसायिक कार्यापासूनचा नफा अशी वेगळ्या वर्गीकरणाद्वारे केली जाते म्हणून नोंद क्रमांक 11 मध्ये तुम्ही चालू असलेल्या व्यावसायिक उपक्रमातील नफा मोजला आणि नंतर खंडित व्यावसायिक उपक्रमातील नफा मोजला तुम्ही खंडित असलेल्या या व्यवसायातील नफ्यामधून त्यावर असलेला टॅक्सचा खर्च वजा करता म्हणून नोंद क्रमांक 14 मध्ये तुम्हाला खंडित असलेल्या व्यवसायातील नफा किंवा तोटा मिळतो आता नोंद क्रमांक 12 माफ करा नोंद क्रमांक अकरा आणि नोंद क्रमांक 14 या दोन्ही मिळून तुम्हाला त्या वेळेचा एकत्रित नफा किंवा तोटा दर्शवितात त्यांनी तोटा हा शब्द कंसात लिहिला आहे कारण जर ही रक्कम ऋणात्मक असेल तर त्याला कंसामध्ये लिहिले जाईल याचा अर्थ त्या वेळी तुम्हाला तोटा झाला आहे इथे एका विशिष्ट वेळेत असे म्हटले आहे मला वाटते की तुम्हा सर्वांना हे माहीत आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एका वर्षाकरिता किंवा तीन महिन्याकरिता किंवा एक महिन्याकरिता असे एका विशिष्ट अवधी करता बनवले जाते मागील वर्षातील विक्री किंवा खर्च हे बॅलन्सशीट सारखे प्रॉफिट अँड लॉस मध्ये दाखवता येत नाही जो काही नफा तुम्ही कमावलेला असेल तो त्या त्या वेळेतच दाखवावा लागतो मी अशी आशा करतो की तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजले आहे जर तुम्हाला काही ही शंका असतील तर कृपया करून त्याची चर्चा आपल्या डिस्कशन फोरम वर करा आता आपण केवळ एक किंवा दोन महत्त्वाच्या संकल्पना पाहणार आहोत एक महत्त्वाची संकल्पना उत्पन्नाची आहे कारण आपण येथे त्याला महसूल असे म्हटले आहे आपण त्याला व्यवसायाच्या प्रक्रियेतून मिळालेले उत्पन्न असे म्हटले आहे सर्वप्रथम आपण उत्पन्न म्हणजे काय हे स्पष्ट केले पाहिजे लेखांकनाच्या एका विशिष्ट अवधी मध्ये वाढलेला आर्थिक नफा म्हणजे उत्पन्न अशी उत्पन्नाची व्याख्या आहे साधारणपणे याच्यातून आर्थिक आवक किंवा मालमत्तेतील वाढ ही प्रदर्शित होते एक तर तुम्हाला रक्कम मिळते किंवा तुमच्या काही मालमत्तेमध्ये वाढ होते किंवा तुमच्या उत्तर्दयित्वा मध्ये घट होते तर त्याला उत्पन्न असे म्हणतात प्रत्येक उत्पन्न हा महसूल नसतो उत्पन्न दोन प्रकारचे आहे ते महसूल स्वरूपात असते किंवा ते लाभाच्या स्वरूपात असते तुमच्या साधारण व्यवसायिक प्रक्रियेमधून किंवा व्यवसायातील दैनंदिन कार्यापासून तुम्हाला मिळालेली प्राप्ती म्हणजे महसूल होय आणि एका प्रासंगिक तत्कालीन कार्यामुळे किंवा एखाद्या वेळीच घडणाऱ्या कामामुळे मिळणाऱ्या उत्पन्नास लाभ असे म्हणतात आपण हे उदाहरण अगोदरच बघितले आहे की तुमच्याजवळ एक जमिनीचा तुकडा आहे जो तुम्ही दहा पंधरा वीस वर्षानंतर विकला आहे हि तुमची साधारण व्यावसायिक कृती नव्हती तुम्ही जमिनीचे विकासक किंवा बांधकाम व्यावसायिक नाहीत बांधकाम व्यवसायिकका करता जमीन खरेदी आणि विक्री करणे हि साधारण व्यावसायिक प्रक्रिया असेल त्यापासून त्याला महसूल मिळेल परंतु इतर कंपन्यांनी करता जमीन किंवा इतर स्थिर मालमत्तेची विक्री ही एखाद्यावेळेस घडणारी कृती आहे ही काही साधारण आणि दैनंदिन घटना नाही यामुळे स्थिर मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्याचे लाभ म्हणून वर्गीकरण होते म्हणून प्रत्येक उत्पन्नाच्या नोंदीमध्ये महसूल आणि लाभ घेतला जातो हे लक्षात घ्या कि महसूल ही प्रॉफिट अँड लॉस मधील एक नंबरची नोंद आहे म्हणून तुम्ही इथे कुठल्याही लाभाची नोंद करू नका माझे सांगणे तुम्हाला समजत आहे का तुमच्या सर्वसाधारण व्यवसायिक कार्यामधून किंवा सेवेतील तरतुदीमुळे काही विक्री झाली तर तो महसूल असेल त्याला सोडून असणारे उत्पन्न हे इतर उत्पन्न म्हणून गृहीत धरले जाईल तुम्हाला याचे आश्चर्य वाटेल कि एकीकडे याला महसूल म्हटले आहे आणि दुसरीकडे याला उत्पन्न म्हणत आहेत कारण येथे तुम्ही सर्वसामान्य व्यवसायिक प्रक्रियेपासून नसलेले महसूल किंवा उत्पन्न दाखवू शकता उदाहरणार्थ जर तुम्ही शेअर्स खरेदी केले असतील तर तुम्हाला त्यावर लाभांश मिळेल परंतु जर तुम्ही ते शेअर्स विकून नफा कमवत असाल तर मिळालेला लाभांश आणि नफा या दोघांचीही नोंद ही उत्पन्न म्हणून केली जाईल याच प्रकारे अनेक प्रकारची इतर लाभ देखील अपवादात्मक आणि असाधारण नोंदींमध्ये लिहिले जातात जसे की मोठ्या जमिनीची विक्री तुम्हाला समजत आहे का हे आहे उत्पन्नाच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण आता दुसरी संकल्पना ही खर्चाबाबत आहे जवळपास सगळ्यांनाच खर्च म्हणजे काय हे माहित आहे कारण प्रत्येक वेळी आपण काही खर्च करत असतो साधारण व्यक्ती करता खर्च होणे म्हणजे काय जर त्याच्या जवळील रक्कम कमी होणे याला तो खर्च असे म्हणतो कारण यामध्ये रोख रक्कम बाहेर पडली कधीकधी मालमत्तेच्या किमतीमध्ये घट होते किंवा कधीकधी अचानक नवीन उत्तरदायित्व निर्माण होतात या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे आर्थिक लाभ यामधील घट आहे ज्याला खर्च असे म्हटले जाते आता खर्चाचे देखील दोन प्रकार आहेत जेव्हा तो सर्वसाधारण परिस्थिती मध्ये होतो तेव्हा आपण त्याला खर्च असे म्हणतो उदाहरणार्थ जर तुम्ही पगार दिला किराया दिला विजेचे देयक दिले जर तुम्ही प्रवास खर्च दिला ही सर्व उदाहरणे खर्चाची आहेत एका विशिष्ट प्रकारच्या खर्चास तोटा असे म्हटले जाते तो सर्वसाधारण परिस्थिती मधील नसतो जर तुम्ही एक यंत्र खरेदी केली आहे आणि त्याचे आयुष्य पाच वर्ष अपेक्षित केले आहे तर आपण प्रत्येक वर्षी त्याचा घसारा नोंदवू जो तुमचा खर्च आहे परंतु अचानक ते यंत्र हलक्या दर्जाचे आहे असे सिद्ध झाले आणि त्यामुळे तुमचा कामाचा हेतू साध्य होत नाही किंवा त्याचे तंत्रज्ञान कालबाह्य झालेले आहे यंत्र चालवताना काही अडचणी येत आहेत त्यामुळे तुम्हाला दुसऱ्याच वर्षी त्या यंत्राची शून्य किमतीत विल्हेवाट लावावी लागली अशा प्रकारे संपूर्ण रकमेचे नुकसान झाले तर तुम्ही त्यास दैनंदिन खर्च म्हणू शकत नाही तुम्ही त्याला यंत्राच्या विक्री तील तोटा असे म्हणू शकता तुम्हाला समजत आहे का अशाप्रकारे साधारण आणि दैनंदिन नसणाऱ्या एखाद्या खर्चाचे आणि तोट्याचे इतर उदाहरण तुम्ही मला देऊ शकता का समजा तुम्ही चार वर्ष आयुष्य असणारे स्वामित्व अधिकार खरेदी केलेले आहेत तुम्ही असे अपेक्षित करीत होता की ते तंत्रज्ञान चार वर्षे वापरता येईल परंतु अगदी दुसऱ्या वर्षातच एक अधिक चांगले तंत्रज्ञान आले मी असा विचार करतो की आपण सर्व माहितीच्या युगात आहोत तुम्हाला हे माहीत असेल की गेल्या वर्षी तुम्ही नवीन मोबाईल खरेदी केला आणि यावर्षी त्यापेक्षा अधिक चांगला मोबाईल बाजारात उपलब्ध होतो म्हणून तुम्हाला तुमचा जुना मोबाईल कालबाह्य वाटेल जो काही खर्च तुम्ही ते स्वामित्वाचे अधिकार खरेदी करण्याकरिता केला होता आता तो तुम्हाला रद्द करावा लागेल हे तुम्हाला होणाऱ्या तोट्याचे उदाहरण आहे तुम्हाला झालेल्या खर्चाची विभागणी दोन भागात करतात जर तुम्ही प्रॉफिट अँड लॉस कडे परत गेलात तर तेथे तुम्ही पाहू शकता कि नोंद क्रमांक चार खर्चाकरिता वापरली जाते म्हणून उत्पन्ना मधून आपण केवळ सामान्य स्वरूपाचे खर्च वजा करतो जे खर्च सामान्य स्वरूपाचे नसतात आपण त्याची नोंद बहुतेक करून अपवादात्मक तर कधी असामान्य अशी करतो आणि काही वेळा खंडित झालेल्या व्यवसायातील खर्च अशी करतो परंतु सर्व साधारणपणे फोन क्रमांक 4 मध्ये दैनंदिन व्यवसायातील खर्चाचा समावेश होतो हे तुम्हाला समजत आहे का अशाप्रकारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विशेषकरून उत्पन्न आणि खर्चाची यादी पुरवीत असते आता शेवटच्या भागात आपण मॅचिंग कन्सेप्ट म्हणून ओळखली जाणारी एक महत्त्वाची संकल्पना पाहणार आहोत उत्पन्न आणि खर्चाची यादी करण्याची गरज आहे का मॅचिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकाउंट मधील एका तत्वानुसार अशा यादीची गरज आहे लेखांकनाच्या तत्त्वानुसार किंवा गरजेनुसार वर्षाच्या शेवटी तुम्हाला उत्पन्न आणि खर्चाची एक यादी बनवावी लागते याची काय गरज आहे कारण जोपर्यंत तुम्ही तशी यादी बनवत नाही तोपर्यंत व्यवसायात नफा झाला आहे का तोटा हे तुम्ही समजू शकत नाही म्हणून लेखांकनाचे काम करणाऱ्यांनी असा नियम बनवला की शेवटी उत्पन्न आणि खर्चाची यादी बनवून त्याचा परिणाम प्रॉफिट अँड लॉस खात्यामध्ये असला पाहिजे मॅचिंग कन्सेप्ट मुळे उत्पन्नातील चुकीचे विधान टाळले जाते काय होते की समजा तुम्ही चालू काळामध्ये उत्पन्न मिळवले आहे तर त्याच्याशी संबंधित असणारे सर्व खर्च देखील याच काळात गृहीत धरावे लागतात जर तुम्ही उत्पन्नाची नोंद सध्या घेतली तर यावर्षी तुम्ही खूप जास्त नफा दाखवाल आणि खर्च पुढील वर्षी येतील पण त्यावर्षी उत्पन्नामध्ये काहीच येणार नाही मग तुम्ही पुन्हा पुढील वर्षी नुकसान दाखवाल अशाप्रकारे चुकीची माहिती दर्शविली जाईल म्हणून मॅचिंग कन्सेप्ट असे सांगते की जेव्हा तुम्ही उत्पन्न गृहीत धराल त्याच्याशी संबंधित खर्च देखील त्या वर्षीच गृहीत धरावा लागेल यामुळे अगोदरच यावर्षी खूप अधिकचा नफा आणि पुढील वर्षी अचानक नुकसान हे टाळता येईल त्याचप्रमाणे या वर्षी तुम्ही खर्चाची नोंद करता आणि पुढील वर्षी अचानक उत्पन्नाची नोंद करतात हे देखील चुकीचे आहे अशी घटना जेव्हा उत्पन्नाची नोंद आता होते आणि खर्चाची नोंद परत होते याचे उदाहरण तुम्हाला देता येईल का असे समजू की तुम्ही एखादी वस्तू ग्राहकाला पाच वर्षाच्या गॅरंटी सह विकत आहात तुम्ही या वर्षांमध्ये ते उत्पन्न आणि त्यापासून मिळालेला नफा देखील नोंदवाल परंतु दिलेली गॅरंटी ही पाच वर्षाकरिता आहे याचा अर्थ तुम्ही विकलेल्या वस्तूचा जो काही दुरुस्तीचा खर्च इत्यादी असेल तो तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या वर्षांमध्ये नोंदवावा लागेल परंतु पहिल्या वर्षी तुम्ही उत्पन्न दाखवाल हे तुम्ही कसे टाळू शकाल जर तुम्हाला आठवत असेल तर या अगोदरच्या सत्रामध्ये आपण तरतूद तयार करण्याबाबत चर्चा केली होती दिलेल्या गॅरंटीमुळे किती खर्च येईल हे कोणालाही माहित नसते परंतु आपण पहिल्याच वर्षी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या वर्षा करिता वाजवी स्वरूपात तरतूद करू शकतो हे सर्व मॅचिंग कन्सेप्ट मुळे शक्य होते तुम्ही याच्या इतर उदाहरणाचा विचार करू शकता का तुम्ही मागील दोन सत्रात घसाऱ्या बद्दल ऐकले आहे घसाऱ्यावर थोडीशी चर्चा झाली होती उदाहरणार्थ तुम्ही पाच लाख रुपयात पाच वर्षे चालणारे यंत्र खरेदी केले तुम्ही त्याचे संपूर्ण पाच लाख रुपये हे पहिल्या वर्षी दिले परंतु तुम्ही ते यंत्र पाच वर्षे वापरणार आहात याचा पूर्ण खर्च केवळ एक वर्षात दाखवणे योग्य आहे का याचे उत्तर नाही असे आहे कारण तुम्ही ते यंत्र पाच वर्षे वापरणार आहात म्हणजे त्या यंत्र पासून मिळणारे उत्पन्न देखील पाच वर्षात विभागले जाईल म्हणून आपण काय करतो कि त्याचा खर्च देखील पाच वर्षात विभागतो म्हणून आपण काय करतो की वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदी निर्माण करतो जर तुम्हाला आठवत असेल तर आपण बॅलन्स शीट मध्ये तरतूद या संकल्पनेची चर्चा केली होती या तरतुदीची गरज मॅचिंग कन्सेप्ट मुळे असते याच प्रकारे तुम्हाला घसार्याची तरतूद देखील मॅचींग कन्सेप्ट मुळेच करावी लागते मॅचिंग कन्सेप्ट ही प्रॉफिट अँड लॉस चा आधार असल्या कारणाने मी त्याची चर्चा करत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का बनवावे लागले मॅचिंग कन्सेप्ट मुळे ते बनवावे लागले खरेतर त्या सारख्या अनेक इतर संकल्पना आणि तत्वे अकाउंटमध्ये आहेत तुम्ही लोक कंटाळवाणे होऊ नयेत म्हणून मी त्या सर्वांची चर्चा जेव्हा त्यासंबंधीचे चित्र समोर येईल तेव्हा करेल आणि मग तुम्ही त्यासंबंधित संकल्पना समजून घ्या मी आशा करतो की तुम्हाला हे समजत आहे आणि या सोबतच आपण प्रॉफिट अँड लॉसची चर्चा पूर्ण केलेली आहे आपण बॅलन्सशीटची चर्चा अगोदरच केली आहे आता तुम्हाला मुलभूत प्रपत्रे समजली आहेत मला माहिती आहे की आपण यावरील कुठलाही प्रश्न सोडवला नाही आपण ते येणाऱ्या सत्रांमध्ये करू परंतु त्याप्रपत्रा संबंधीची सर्व माहिती तुम्हाला मिळाली आहे तुम्ही ती वाचू शकता मी हे पुन्हा एकदा लक्षात आणून देत आहे की तुम्हाला तुम्ही निवडलेल्या कंपनीचे वार्षिक अहवाल डाऊनलोड करून त्याच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बैलेंस शीट चे वाचन माझा लेक्चर सोबत करायचे आहे त्यामुळे तुम्ही केवळ सैद्धांतिक चर्चे ऐवजी प्रत्यक्षात असलेली प्रपत्रे पाहू शकाल येणाऱ्या सत्रामध्ये आपण काही संबंधित संकल्पनांची चर्चा करणार आहोत उदाहरणार्थ घसारा काय आहे आपण व्यवसायातील साठयाचे मूल्यमापन कसे करतो लेखांकनात महत्त्वाचे नियम कोणते आहेत अशा काही संकल्पनांची आपण चर्चा करू आणि त्यानंतर आपण प्रत्यक्षात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनविण्याकडे जाऊ तोपर्यंत तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्सशीट याचे वाचन करून तुमची माहिती अद्यावत ठेवा याचबरोबर आपण इथे थांबू